तर पुन्हा येथे लक्ष द्या ह्या बाबतीत थेविनीनचा थेरम Thevenin's theorem खरेतर असे सांगतो की लिनिअर 2 टर्मिनल सर्किट ऐवजी वोल्टेज सोर्स VThevenin आणि त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स RThevenin असे सममुल्य सर्किट वापरता येते तर हे सममुल्य सर्किट हे वोल्टेज VThevenin आणि हा RThevenin मी सांगितले आहे की हे टर्मिनलकडील ओपन सर्किट वोल्टेज आहे हे कसे मिळवायचे हे ठाऊक पाहिजे आणि जेव्हा सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद असतात तेव्हा RThevenin हा टर्मिनलकडील इनपुट रेजिस्टन्स म्हणजेच येथून आत पाहिल्यास अनुभवण्यात येणारा रेजिस्टन्स किंवा सममुल्य रेजिस्टन्स मिळतो तर हे कसे मिळवायचे ते पाहू तर सर्व इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्सेस शॉर्ट केले पाहिजेत म्हणजेच ते सर्किटमधून बाहेर काढून त्या जागेवरील सर्किटची टोके थेट जोडली पाहिजेत करंट सोर्स असेल तर तो ओपन केला पाहिजे म्हणजेच तो सर्किटमधून बाहेर काढून त्या जागेवरील सर्किटची टोके उघडी ठेवली पाहिजेत आणि अशा वेळी RThevenin ची किंमत काढली पाहिजे तर आता आपले मुख्य ध्येय असेल VThevenin आणि RThevenin शोधणे ते आपल्याला मिळवायचे आहेत आता हे पाहू म्हणजे आकृती 4 18 मधील सर्किटला ही आकृती 14 9 मधील सर्किट सममुल्य आहे हे Voc आहे म्हणजेच VThevenin आहे हे RThevenin आहे म्हणजेच इनपुट रेजिस्टन्स आहे तर हे लिनिअर 2 टर्मिनल सर्किट आहे ह्यातील सर्व सोर्स तसेच ठेवून संपूर्ण सर्किटची तुम्हाला उकल करायची आहे त्यावरून तुम्हाला VThevenin किंवा Voc मिळेल आणि येथे लिनिअर सर्किटमधील सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या टर्मिनल 1 व 2 मधून डोकावल्यास सममुल्य रेजिस्टन्स RThevenin किंवा Rinput मिळेल येथे तुम्हाला हेही पाहायचे आहे की Voc किंवा VThevenin म्हणजे V 12 टर्मिनल 1 व 2 तर अशी प्रक्रिया आहे तर आता आपण ह्या दोन अवस्था पाहू लोड काढून टाकून टर्मिनल 1 व 2 मध्ये ओपन केले तर म्हणजे ह्या टर्मिनलपाशी हे ओपन केले तर समजा हे येथून काढून टाकले म्हणजेच डिस्कनेक्ट केले हे ओपन करायचे तर हे लोड काढून टाकावे लागेल त्यामुळे I 0 होईल हे ओपन केले तर म्हणजे टर्मिनल 1 व 2 पासून लोड डिस्कनेक्ट केले हे ओपन करायचे तर हे लोड काढावे लागेल त्यामुळे I 0 होईल तर पुन्हा मागे जाऊ त्यामुळे आकृती 4 18 a मधील टर्मिनल 1 2 वरील ओपन सर्किट वोल्टेज हे आकृती 4 18b मधील VThevenin वोल्टेज सोर्सइतके असेल दोन्ही सर्किट सममुल्य असल्याने त्याच प्रकारे VThevenin हे आकृती 4 19 a मध्ये दाखविल्याप्रमाणे टर्मिनलमधील ओपन सर्किट वोल्टेज आहे VThevenin Voc जर टर्मिनलमध्ये जोडलेले लोड काढून टाकले तर त्याचप्रमाणे जेव्हा इनपुट रेजिस्टन्स RThevenin मिळवायचा असतो तेव्हा सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स ऑफ म्हणजेच बंद करावे लागतात त्यामुळे ह्या बाबतीत पुन्हा टर्मिनल्स 1 व 2 ओपन केली जातात लोड डिस्कनेक्ट केले जाते आणि सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद केले जातात तर आकृती 4 18 a मध्ये दाखवलेल्या मृत सर्किटचा टर्मिनल 1 व 2 मधील इनपुट रेजिस्टन्स किंवा सममुल्य रेजिस्टन्स हा आकृती 4 18 b मधील RThevenin इतका असला पाहिजे कारण दोन्ही सर्किट सममुल्य आहेत म्हणून RThevenin हा टर्मिनल 1 व 2 मधील इनपुट रेजिस्टन्स आहे अर्थात आकृती 4 19 b मध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा इंडिपेन्डन्ट सोर्स बंद ठेवू तेव्हा हा RThevenin ह्या Rin इतका असतो येथे मी संकल्पना सांगत आहे जेव्हा आपण उदाहरण सोडवू तेव्हा आपल्याला सर्व समजेल तर ह्याचा अर्थ सर्किट 19 b च्या बाबतीत सर्किट पुन्हा रेखाटताना केवळ सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करा आणि टर्मिनल 1 व 2 च्या मधून डोकावा जो रेजिस्टन्स मिळेल तो R input किंवा RThevenin आहे म्हंणूनच मी हे सर्व शब्दात मांडलेले आहे थेट गणित सोडविण्याऐवजी आधी मी हे शब्दात मांडले आहे तर थेविनिनचा थेरम आपल्याला सर्किट सुलभ करण्यास मदत करतो आणि सर्किट विश्लेषणात हा थेरम खूपच महत्वाचा ठरतो तर एखादे मोठे सर्किट त्याऐवजी एकच इंडिपेन्डन्ट सोर्स आणि एकच रेजिस्टन्स DC सर्किटमध्ये वापरून दाखवता येते म्हणून हे 'बदली' तंत्र सर्किट डिझाईन करताना एक प्रभावी तंत्र ठरते थेविनिनचा रेजिस्टन्स RThevenin मिळविण्यासाठी आपल्याला 2 परिस्थितींचा विचार केला पाहिजे पहिल्या बाबतीत सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स नसल्यास सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करा आणि आकृती 19b मध्ये दाखवल्याप्रमाणे टर्मिनल्स 1 व 2 मधून डोकावून सर्किटचा इनपुट रेजिस्टन्स RThevenin मिळवा मी हे सांगितले आहे आता दुसऱ्या बाबतीत जर सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतील तर सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करा आता डिपेन्डन्ट सोर्स असल्याने RThevenin मिळवण्याचे तंत्र किंचित वेगळे आहे मी शब्दात सांगतो आहे परंतु जेव्हा गणित सोडवाल तेव्हा हे सर्व स्पष्ट होईल तर इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करावयाचे आहेत डिपेन्डन्ट सोर्स नव्हे आता काय करायचे की एक वोल्टेज सोर्स V0 टर्मिनल 1 व 2 मध्ये जोडायचा ह्या V0 ची किंमत तुम्ही ठरवायची तुम्ही कोणतीही किंमत घेऊ शकता V0 0 1V किंवा 1V किंवा 2V काहीही घेऊ शकता आणि परिणामी वाहणारा करंट i0 मिळवा हे केल्यानंतर i0 मिळविल्यानंतर RThevenin म्हणजे V0 i0 वोल्टेज सोर्स V0 जोडल्यानंतर हे असे होते हेच काम ह्याऐवजी करंट सोर्स जोडूनही करता येते उदा आकृती 4 20 b मध्ये करंट सोर्स i0 टर्मिनल 1 व 2 मध्ये जोडला तरी चालेल मी ते दाखवणारच आहे त्यानंतर तेथील वोल्टेज V0 आणि RThevenin V0i0 मिळवा i0 ची कोणतीही किंमत घ्या 1A 2A कितीही घेतली तरी चालेल ते तुमच्यावर आहे परंतु अखेरीस लिनिअरिटी गुणधर्मामुळे RThevenin तोच मिळतो दोन्ही प्रकारे समान उत्तर मिळते तुम्ही V0 किंवा i0 आणि त्यांची कोणतीही किंमत मानू शकता उदाहरणार्थ V0 10 V किंवा i0 1A किंवा कोणतीही किंमत घेऊ शकता तर ह्याचा अर्थ जेव्हा असे सर्किट असेल समजा त्यातील सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स 0 आहेत ते बंद ठेवले आहेत परंतु ह्यात एक डिपेन्डन्ट सोर्स आहे ह्या बाबतीत आपण एक वोल्टेज सोर्स V0 ह्या टर्मिनल 1 व 2 मध्ये जोडू शकतो आणि i0 मिळवू शकतो हा करंट वोल्टेज V0 ची किंमत कितीही हवी ती मानू शकतो 1V 2V कितीही अखेरीस RThevenin ची किंमत V0 i0 इतकी असेल त्याचप्रमाणे टर्मिनल 1 व 2 मध्ये करंट सोर्स जोडून सर्किट सोडवू शकतो त्यानंतर V0 ची किंमत मिळवा नंतर RThevenin मिळवा हे V0 आहे आणि हे i0 आहे तर RThevenin V0 i0 मिळवला ही i0 ची किंमत कितीही असू शकेल 1 A 0 5 1A ते तुमच्यावर आहे कितीही किंमत घेतली तरी RThevenin ची किंमत तीच मिळणार जेव्हा येथे डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स असतो तर केवळ इंडिपेन्डन्ट सोर्स बंद ठेवायचे परंतु येथे दाखविल्याप्रमाणे हे तंत्र वापरावे लागते येथे वोल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स जोडावा लागतो सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतील अर्थात डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स किंवा डिपेन्डन्ट करंट सोर्स असेल तर हे करावे लागते तर अशा प्रकारे मिळतो RThevenin परंतु एक गंमत आहे सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतील तर हे होऊ शकते RThevenin ची किंमत ऋण म्हणजेच निगेटिव्ह मिळू शकते ऋण किंमत म्हणजे V i R असे लिहिणे ह्याचा अर्थ हे सर्किट पॉवर पुरवत आहे सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतील तर हे शक्य असते तर त्या बाबतीत अशी शक्यता आहे कि थेविनिन थेरम वापरतेवेळी सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स आहेत आणि आपण RThevenin ची किंमत शोधून काढत आहोत तर ती ऋणदेखील मिळेल ह्याचाच अर्थ सर्किट पॉवर पुरवत आहे डिपेन्डन्ट सोर्सचा समावेश असणाऱ्या सर्किटमध्ये हे शक्य आहे RThevenin ची किंमत ऋण मिळू शकते नंतर आपण अशा प्रकारचे एक उदाहरण पाहणार आहोत RThevenin ची किंमत ऋण असे होऊ शकते तर उदाहरणार्थ आकृती 4 21 मध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये टर्मिनल 1 व 2 च्या डावीकडे थेविनिनचे सममुल्य सर्किट मिळवा आणि RL 8 Ω रेजिस्टन्समधील करंट शोधा तर हे आहे सर्किट तर हे टर्मिनल 1 व 2 आहेत थेविनिन थेरमनुसार आपल्याला ह्यामधील करंट मिळवायचा आहे म्हणजेच आपल्याला 8 Ω रेजिस्टन्समधील करंट iL ची किंमत मिळवायची आहे थेविनिनचा थेरम वापरून तर प्रथम काय करावे लागेल तर हे ओपन करायचे आणि त्यानंतर मिळवायचे थेविनिनचे वोल्टेज VThevenin Voc ओपन सर्किट वोल्टेज कारण ज्यावेळी तुम्ही हे ओपन कराल त्यावेळी आपल्याला Rinput म्हणजेच RThevenin ची किंमत मिळवता येईल तर हे कसे करायचे तर ह्या सममुल्य सर्किटकडे दोन टप्प्यात जाता येते दोन गोष्टी कराव्या लागतात एक म्हणजे VThevenin आणि नंतर RThevenin परंतु प्रथम ह्या टर्मिनल 1 व 2 मधील RL काढून टाकून हे ओपन करायचे आणि RThevenin मिळवण्यासाठी हे ओपन केल्यानंतर सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करायचे म्हणजे येथील हा वोल्टेज सोर्स ओपन करायचा तर हा ओपन करायचा कारण करंट सोर्स ओपन करावा लागतो आणि हा वोल्टेज सोर्स शॉर्ट करायचा तो शॉर्ट करावा लागेल तरच ते सममुल्य सर्किट मिळेल कारण सर्व इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करायचे आहेत तर हा वोल्टेज सोर्स काढून टाकावा लागेल आणि निर्माण झालेल्या अंतराची दोन टोके जोडावी लागतील तर हेच येथे रेखाटलेले आहे तर करंट सोर्स ओपन केला आणि वोल्टेज सोर्स शॉर्ट केला टर्मिनल 1 व 2 मधून पाहिले तर आपल्याला RThevenin मिळतो आणि दुसऱ्या बाबतीत हा VThevenin मिळवावा लागेल तर येथे 8 Ω रेजिस्टन्स होता तो तर हे खरेतर Voc आहे आणि उर्वरित सर्किट आहे तसेच राहील हा 2A इंडिपेन्डन्ट करंट सोर्स वगैरे तर ह्या पहिल्यावरून तुम्हाला RThevenin मिळतो आणि ह्या दुसऱ्यावरून हे सर्किट सोडवल्यावर VThevenin मिळते एक लक्षात घ्या की हे ओपन असल्यामुळे येथे 2 5 Ω रेजिस्टरमधून करंट वाहत नाही तर आता RThevenin किती आहे तर हा 2 Ω आणि 6 Ω समांतर जोडणीत आहेत त्यामुळे त्यांचा सममुल्य घ्या म्हणजे एकूण RThevenin मिळवताना 62 6 2 सोबत हा 2 5 सिरीजमध्ये आहे म्हणून 2 तर हा खरेतर 128 म्हणजेच 32 म्हणजे 1 5 अधिक 2 म्हणजेच हा RThevenin 4 Ω तर RThevenin मिळवण्यासाठी इंडिपेन्डन्ट सोर्स बंद करावे लागतात हा झाला RThevenin हीच उकल नंतर दिलेली आहे परंतु हा आहे RThevenin आता जेव्हा VThevenin मिळवायचा असेल तेव्हा ह्या सर्किटवर लूप करंट दाखवले आहेत आपल्याला ह्या सर्किटची उकल करायची आहे आणि VThevenin मिळवायचा आहे तर आपण अनेक सर्किटची उकल केलेली आहे त्यामुळे येथे हे वोल्टेज तुम्ही सहज शोधू शकाल उदाहरणार्थ मी येथे मेश समीकरणे लिहिली आहेत तर येथे ह्या लूपमध्ये KVL वापरला हा करंट सोर्स 2A वरच्या दिशेने आहे परंतु लूपमधील i2 असा घेतला आहे तर i2 खाली जात आहे त्यामुळे i2 2A असा वापरला तर i2 ठाऊक आहे तर केवळ पुढे i1 शोधायचा आहे त्यामुळे ह्या लूपमध्ये KVL वापरावा लागेल ह्या मेशमध्ये 2 आणि असा वाहणारा i1 म्हणून 2i1 अधिक i1 येथे खाली आणि i2 वर म्हणून हे 6 होते आणि ह्याचे टोक प्रथम लागते म्हणून 16 बरोबर 0 काही राहून गेले नाही अशी आशा आहे तर i2 ची किंमत ठाऊक आहे i2 2 येथे घाला त्यामुळे हे होते 6 i1 2 आणि त्यावरून हे सोडवा आणि i1 मिळवा तर i1 ची किंमत काढली तर i1 मिळवण्यासाठी तेच समीकरण लिहा आपल्याला i1 0 5A मिळाले ह्यापुढे जाऊन आपण सहज VThevenin ची किंमत काढू शकतो त्यासाठी कोणतीही पद्धत वापरा उदाहरणार्थ तेथे त्या उदाहरणात मी असा KVL वापरलेला आहे तर ह्या 2 5 मधील करंट शून्य आहे हे ओपन सर्किट आहे येथे काही वोल्टेज नाही आणि ह्या 6 मध्ये खाली सरकले तर 6 VThevenin 0 कारण प्रथम ह्याचे टोक लागते तर आपल्याला सहज मिळते की i2 2A म्हणून i2 2 आणि i1 0 5A म्हणून 2 5 6 म्हणून VThevenin 15V मिळतो तुम्हाला हवे तर तुम्ही हा असा KVL वापरू शकता तुम्हाला हवे तसे करा परिणाम तोच मिळणार हे 15V आहे हे येथील वोल्टेज 15V आहे आणि येथे करंट 0 5 A आहे तर VThevenin आणि RThevenin मिळाल्यानंतर RTheveninची किंमत 4Ω मिळालेली आहे तर थेविनिनचे सममुल्य सर्किट असे आहे तर हे VThevenin 15V आहे आणि RThevenin हे दोघे येथे आहेत त्यांसोबत हा RL 8Ω सिरीजमध्ये आहे त्यामुळे iL VThevenin RThevenin RL त्यामुळे 1548 1512 तर हा करंट 1 25A आहे तर अशा प्रकारे आपल्याला थेविनिनचा थेरम वापरून RL मधील करंट मिळाला आता आपण पूर्वी नोडल अनालिसिस किंवा मेश अनालिसिस वापरला होता त्या पद्धतीने ह्या सर्किटची उकल करून RL मधील करंट मिळवल्यास हेच उत्तर येईल आणि हा RL बदलला तर हा RL पुन्हा पुन्हा बदलत असेल तर आता RL ची किंमत 8 आहे थेविनिनचा थेरम का महत्वाचा आहे समजा तुम्ही RL हा 8 Ω घेतलेला आहे आता RL 10 किंवा RL समजा 6 असा बदलला दर खेपेस RL बदलला की आधी शिकलेले नोडल अनालिसिस मेश अनालिसिस किंवा सुपरपोजीशन तत्व कोणतेही वापरून दर खेपेस हे संपूर्ण सर्किट सोडवावे लागेल परंतु ह्या बाबतीत समजा आपल्याला RL च्या वेगवेगळ्या किंमती असताना iL ची किंमत मिळवायची आहे तर आपल्याला सममुल्य VThevenin आणि RThevenin मिळालेला आहे त्यामुळे सोपे सिरीज सर्किट घेऊन त्यात केवळ RL च्या वेगवेगळ्या किंमती घालून आपण RL मधील करंट मिळवू शकतो जर RL बदलत असेल बदलणाऱ्यासाठी ही खूण असते तर हा थेविनिन थेरमचा फायदा आहे तर मी येथे जातो हे आपले थेविनिन सममुल्य सर्किट आहे आता प्रश्न असा आहे की समजा हा RL बदलला समजा RL ची किंमत 10 Ω घेतली किंवा RL ची किंमत 6Ω घेतली तर RL ची किंमत बदलत आहे तर ही वापरून हा iL VThevenin RThevenin RL तर VThevenin ठरलेला आहे RThevenin ठरलेला आहे केवळ RL बदलत आहे हे सोपे सर्किट घेऊन आपण करंट मिळवू शकतो संपूर्ण सर्किट पुन्हा पुन्हा सोडवण्याची गरज नाही तर हा थेविनिन सममुल्य सर्किटचा मुख्य फायदा आहे ह्याचा अर्थ आपण RL पुन्हा पुन्हा बदलत आहोत असे केले तर असे मिळेल आता आणखी गोष्ट म्हणजे उदाहरण 4 9 मध्ये नोडल अनालिसिस वापरून VTheveninची किंमत शोधा तर पूर्वीचे उदाहरण म्हणजे 4 ह्यात नोडल अनालिसिस वापरून VTheveninची किंमत मिळवायची आहे तर हे पूर्वीचेच सर्किट आहे सर्किट तेच राहते उदाहरण 10 मध्येही तेच सर्किट आहे आपल्याला नोडल अनालिसिस वापरून VTheveninची किंमत शोधायची आहे तर आपण हे करूया ह्या 2 5 Ω कडे दुर्लक्ष करा आकृती 23 पाहिल्यास त्यातून कोणताही करंट वाहत नाही कारण हे येथे ओपन आहे म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करा आणि जेव्हा आपण VThevenin पाहतो हा असा बाण म्हणजे हे मी सांगितलेले आहे तर हा VTheveninआहे आणि ह्यातून कोणताही करंट वाहत नाही म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करु शकतो अशा प्रकारे हे टर्मिनल सामायिक आहे त्यामुळे येथे जे काही VThevenin असेल येथेही तेच आहे कोणताही इलेक्ट्रिकल उपकरण किंवा घटक येथे जोडलेला नाही त्यामुळे VThevenin तर हे VThevenin असेल त्यामुळे ते नोडल अनालिसिसने तुम्ही सहजरित्या मिळवू शकाल तर ह्या बाबतीत काय करू की हे VThevenin आहे म्हणजे हे आहे आणि हे ग्राउंड आहे तर प्रथम येथे KVL वापरू ह्यात वाहणारा करंट i आहे ह्या दिशेने वाहणारा करंट i आहे तर पूर्वीच्या नोडल अनालिसिसनुसार येथे 2 i नंतर येथे हे त्यामुळे VThevenin नंतर ह्या 16V चे टोक प्रथम लागते म्हणून 16 बरोबर 0 ह्यावरून मिळते i 2 हा करंट i ह्या टर्मिनलमध्ये ह्या नोडमध्ये शिरतो तर ह्याचा अर्थ ह्या नोडपाशी KCL वापरा तर ह्यातील करंट पहा 2 हा करंट नोडच्या आत जात आहे आणि येथे हा जात आहे तो VThevenin 6 आहे हा करंट रेजिस्टन्स 6 Ω मधील आणि शेवटी येथे काहीच नाही म्हणजे हा 2A ह्या मार्गाने आत शिरत आहे हा देखील आत शिरत आहे म्हणजे 2 2 VThevenin 6 तर ह्याची उकल केली की आपल्याला VThevenin मिळतो तर हे सोडवा तर मी ते केले आहे पहा 2 2 VThevenin 6 हे सोडवल्यानंतर आपल्याला तोच परिणाम मिळेल VThevenin 15V ह्यापुढे आणखी एक ह्या आकृतीतील थेविनिन सममुल्य सर्किट मिळवा येथे डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे त्यामुळे काय करावे लागेल तर हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे 2Vx आणि Vx येथे आहे Vx म्हणजे 4Ω रेजिस्टन्सवरील वोल्टेज ड्रॉप आहे आणि ही टर्मिनल 1 2 आहेत आपल्याला थेविनिन सममुल्य सर्किट मिळवायचे आहे म्हणजेच VThevenin आणि RThevenin आणि एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स येथे आहे तर येथे पाहिल्यास येथे डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे त्यामुळे RThevenin शोधून काढताना इंडिपेन्डन्ट करंट सोर्स ऑफ म्हणजेच बंद केला पाहिजे तो येथून काढून टाकला पाहिजे परंतु 1 व 2 च्या मध्ये एक डिपेन्डन्ट करंट सोर्स कितीही किंमतीचा किंवा वोल्टेज सोर्स जोडला पाहिजे त्यानंतरच आपल्याला RThevenin मिळवता येईल तर येथे पाहिल्यास हा डिपेन्डन्ट सोर्स आहे हा करंट सोर्स बंद केला आहे तो तेथे नाहीच आहे 5A तेथे असता कामा नये तो बंद केला आहे तो ओपन आहे परंतु आपण एक वोल्टेज सोर्स V0 1V जोडलेला आहे 1234 कोणतीही किंमत घेऊ शकता एखादी किंमत घेऊन हे सर्किट सोडवा आणि RThevenin मिळवा जेव्हा डिपेन्डन्ट सोर्स असतो तेव्हा गणित थोडेसे कठीण होते परंतु ते सहज सोडवू शकतो तर येथे 3 लूप आहेत 3 मेश आहेत हा पहिला हा दुसरा आणि हे सर्व KVL वापरून हे सोडवा कदाचित मी हे सोडवलेले नाही मी केवळ अंतिम उत्तर देईन तर तुम्ही मेश 1 साठी KVL वापरा मेश 2 साठी KVL वापरा आणि मेश 3 साठी KVL वापरा आणि V0 1V वापरा आणि त्यानंतर ह्यातून i0 ची किंमत मिळवा तर हे केले की i0 16 A मिळते ते मी तुमच्यावर सोडत आहे तुम्ही ते सोडवा शिवाय स्वाध्याय म्हणून Vx ची किंमतही शोधून काढा वेळ वाचविण्यासाठी काही वेळेस मी असे करतो विशेषतः AC सर्किट सिंगल फेज थ्री फेजसाठी मी असे करतो आणि थेट उत्तर देतो सोडवण्याचा भाग तुम्ही करायचा तर येथेही तुम्ही सर्व KVL समीकरणे लिहा आणि i0 ची किंमत मिळवा खरेतर येथे केवळ एकच गोष्ट आहे i3 मी असा घेतला आहे आणि i0 वरच्या दिशेने आहे आणि i3 खाली जात आहे ह्याचाच अर्थ i0 i3 तर ह्या बाबतीत i0 16 A आणि RThevenin V0i0 मी V0 हे 1V आणि i0 16A म्हणून हा RThevenin 6 तुम्ही कोणतीही किंमत घ्या हे लिनिअर सर्किट आहे V0 1V 2V त्याने काही फरक पडत नाही तर तुम्हाला हे मिळेल तर थेविनिनचे वोल्टेज मिळविण्यासाठी आकृतीत दाखवलेल्या सर्किटमधील Voc शोधण्यासाठी हे सर्किट सोडवा ते झाल्यावर उत्तर मिळेल 20V आणि हे देखील सोडवा जेव्हा Voc मिळवायचे असते ते VThevenin वोल्टेज तर ह्या सर्किटची उकल करा तर येथे हा करंट i1 करंट असा घेतला आहे हा 5 A देखील वरच्या दिशेने आहे तर i1 5 A तर अशा प्रकारे मी तुम्हाला नोडल अनालिसिस सांगितला आहे त्यानुसार हे सोडवा सोडवून VThevenin मिळवा VThevenin म्हणजे नेहमीप्रमाणे हा व हा आहे त्यानंतर हे ओपन सर्किट आहे तर ह्या 2 Ω रेजिस्टन्समधून करंट वाहत नाही त्यामुळे VThevenin शोधून काढण्यासाठी हे टर्मिनल तेच आहे म्हणून VThevenin मिळविण्यासाठी हा असा KVL वापरा करंट i2 असा जात आहे आणि हे होईल 6 i2 VThevenin 0 म्हणजेच VThevenin 6 i2 तर ही उकल दिलेली आहे तर कृपया हे सोडवा उत्तर दिले आहे Voc 20V आणि VThevenin Voc म्हणून VThevenin 20V आणि थेविनिनचे सममुल्य सर्किट आकृतीत दिले आहे हे तुम्ही सोडवा तर हे आहे थेविनिनचे सममुल्य सर्किट 20V आणि 6 Ω आणि हे आहे टर्मिनल 1 आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हा सोर्स समजा करंट सोर्समध्ये रूपांतरित केला तर प्रथम ह्या टर्मिनलकडे पहा तर हे 206 A होईल ह्याचे करंट सोर्समध्ये रूपांतर आपण पाहू हे इतके आणि हा 6Ω रेजिस्टन्स आहे तर हा 103A होईल तर ह्या थेविनिनच्या सममुल्य सर्किटचे करंट सोर्स व त्याला समांतर 6Ω मध्ये रूपांतर केले आहे